आता आपण करंट मिरर बायसिंग वापरुन कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर कसे समजावून घेता येईल ते पाहूया तत्पूर्वी ट्रान्झिस्टर ड्रेन करंट ला दिलेल्या करंट I0 च्या बरोबरीत सेट करण्यासाठी आपण ट्रान्झिस्टर च्या भवती ड्रेन फीडबॅक वापरला आहे आणि ते ट्रान्झिस्टर कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर म्हणून वापरले आहे आता करंट च्या मिरर बायसिंगद्वारे आपण केवळ एका ट्रान्झिस्टरच्या भोवती फीडबॅक मिळवू शकतो परंतु त्याचे बायस इतर अनेक ट्रान्झिस्टर भोवती बनवू शकतो आणि त्या सर्वांसोबत कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर समजून घेतो अर्थात अट अशी आहे की हे सर्व ट्रान्झिस्टर जुळले पाहिजेत आणि एकाच IC वर सारख्याच डाईवर असले पाहिजेत जेणेकरून त्या सर्वांचे तापमान एकच असेल तर करंट मिरर बायस वापरुन आपल्याला कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर लक्षात आला आहे तर करंट मिरर बायस म्हणजे काय ही वरची लाईन म्हणजे सप्लाय व्होल्टेज VDD आहे असे मानले जाते नेहमीच किंवा जेव्हा हे आवश्यक नाही असे मला वाटले तेव्हा मी हे स्पष्टपणे दर्शविले नाही परंतु आता मी ते दर्शवितो येथे आपल्याकडे ट्रान्झिस्टर M0 भोवती ड्रेन फीडबॅक आहे आणि हे VGS बरोबर बायस होते जे VT2I0nCoxआहे आणि जसे मी आधी सांगितले आहे की हे सर्व म्हणजे स्वतः VGS असल्यामुळे VT किंवा करंट फॅक्टर मधील कोणतेही विचलन दुरुस्त करते आता मी M0 वापरुन कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर जाणून घेऊ इच्छित नाही हे आपण आधीच पाहिले आहे आपल्याकडे ड्रेन आणि सोर्स यांच्यामध्ये एक रेजिस्टन्स असू शकतो आणि आपण इनपुट आणि आउटपुट इत्यादी ची ac बरोबर जोडणी करू शकतो तर ते हे नाही मी जे करू इच्छित नाही आपल्याकडे आणखी एक ट्रान्झिस्टर M1 आहे आणि M1 आणि M2 सारखेच आहेत मला M1 साठी समान ऑपरेटिंग पॉईंट करंट I0 पाहिजे आहे आणि मी M1 वापरुन कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर जाणून घेऊ इच्छित आहे आपण हे कसे करू आता मी फक्त सर्किट समजावून सांगू शकतो परंतु कॉन्स्टंट व्होल्टेज बायझिंगसाठी ते कसे केले गेले हे आठवणे उपयुक्त ठरेल तर मग आपण काय केले होते आपल्याकडे आपला सप्लाय व्होल्टेज VDD होता म्हणजे अर्थातच येथे त्या लाइन आणि ग्राउंड दरम्यान व्होल्टेज सोर्स VDD आहे आणि आपल्याकडे ट्रान्झिस्टर M1 होता आपण काय केले की आपल्याला माहित होते की आपल्याला हवा असलेला VGS काय आहे आणि त्या बाबतीत आवश्यक असलेला VGS मिळविण्यासाठी आपण व्होल्टेज डिव्हायडर वापरतो हे एक जुने बाईसिंग तंत्र आहे हे लक्षात राहण्यासाठी त्याला मी ओल्ड असे कॉल करीन जे R2R1 R2 VDD असे आहे आणि त्यानुसार आपण R1 आणि R2 निवडतो आणि आपल्याकडे हा सिग्नल सोर्स Vs Rs होता आता आपल्याला हे माहित आहे की ह्या टर्मिनल आणि ग्राउंड दरम्यान हे व्होल्टेज डिव्हायडर म्हणजे या रेजिस्टर R1 ।। R2 जे थेवेनिन सोर्स R2R1 R2 VDD बरोबर सिरीज मध्ये आहे त्याच्यासोबत समतुल्य आहे तर आपल्याकडे बायस आणि सिग्नलचे ची व्हॅल्यू कशी काय आहे बायसची ही व्हॅल्यू आपण रेजिस्टरच्या माध्यमातून कनेक्ट केली आहे आता आपण सुस्पष्ट रेजिस्टर वापरला नाही कारण हा रेजिस्टर इथे आधीच अस्तित्वात आहे तर बायस व्होल्टेज रेजिस्टरद्वारे गेटशी जोडलेले आहे आणि हे सिग्नल व्होल्टेज कॅपेसिटरद्वारे गेटशी जोडलेले आहे आता आपण इथे अगदी तेच करू शकतो बायस व्होल्टेज येथून उपलब्ध आहे आवश्यक असलेले VGS हे आहे हे काही फिक्स व्होल्टेज नाही तर हे ट्रान्झिस्टरच्या वैशिष्ट्यांवर आणि आपल्यास पाहिजे असलेल्या करंट वर अवलंबून आहे आणि आपल्याजवळ आपला सिग्नल सोर्स आहे जागेच्या अभावामुळे मी ते इथे दर्शवेल तर माझ्याजवळ Vs Rs आहे मला हे करायचे आहे की ह्या सिग्नल मध्ये हा बायस जोडायचा आहे तर मग मी काय करू शकतो मी रेजिस्टर च्या माध्यमातून बायस कनेक्ट करतो मी त्यास RG म्हणतो आणि मी एका कॅपेसिटर च्या माध्यमातून सिग्नल कनेक्ट करतो पूर्वीप्रमाणे आपण असे गृहित धरले की सिग्नल फ्रिक्वेन्सी ची काही किमान व्हॅल्यू असेल जी झिरो नसेल जर ती झिरो असेल तर आपण काहीही करू शकत नाही कारण कॅपेसिटरमध्ये dc ब्लॉक होईल परंतु बर्याच अनुप्रयोगांसाठी हे चांगले आहे आपण असे मानू शकतो की या सिग्नलची विशिष्ट किमान फ्रिक्वेन्सी आहे अशा परिस्थितीत आपण मर्यादित परंतु पुरेसा मोठा C1निवडू शकतो म्हणून आता मी हे तुम्हाला विविध बायसिंग तंत्रांमधील समानता दर्शविण्यासाठी देखील केले आहे तत्त्वानुसार तुमच्याजवळ येथे व्होल्टेज मिळवण्याचा काही मार्ग आहे तुम्ही ते व्होल्टेज सिग्नलमध्ये जोडता या प्रकरणात तुमच्याजवळ dc बायस व्होल्टेज मिळविण्याचा आणखी काही मार्ग आहे आणि तुम्ही त्याला सिग्नलमध्ये जोडा तर त्यामुळे VGS तयार होईल त्यामुळे इथे VGS असेल आपल्याला हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की M1 सॅच्यूरेशन मध्ये असण्यासाठी VDS हा VGS VT पेक्षा जास्त असेल तर आपण कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर सोबत ते कसे केले होते आपण ड्रेन बायस रेझिस्टर RD कनेक्ट केला आणि M1 चा ऑपरेटिंग पॉईंट ड्रेन करंट काहीही असला तरी यामध्ये ID0 करंट होता त्यामुळे M1 च्या अक्रॉस व्होल्टेज VDD ID0RDआहे आपल्याला हे VGS VT पेक्षा अधिक असल्याचे सुनिश्चित केले पाहिजे आता येथे आपण हेच तंत्र वापरु शकतो ड्रेन रजिस्टर RD च्या माध्यमातून आपण ते बायस करू शकतो तसेच हा VDD म्हणजे अर्थातच तेथे आणि ग्राउंड दरम्यान देखील व्होल्टेज VDD आहे आता जर हे सॅच्यूरेशन मध्ये असेल तर यामधून फ्लो होणारा बायस करंट I0 असेल हे λ कडे दुर्लक्ष करीत आहे ड्रेन सोर्स व्होल्टेजवर ड्रेन करंट थोड्या प्रमाणात अवलंबून आहे त्यामुळे ड्रेन सोर्स व्होल्टेज VDD I0 RD असेल आणि आपली अशी धारणा आहे की ट्रान्झिस्टर M1 सॅच्यूरेशन मध्ये असणे योग्य असेल जर हे या VGS VT पेक्षा जास्त असेल जे आपण कॅल्क्युलेट करू शकतो आणि त्याची खात्री करू शकतो तर अशाप्रकारे बायस पूर्ण होते ट्रान्झिस्टर आता कॉन्स्टंट करंट बायसिंग पासून मिळालेल्या व्होल्टेज नी बायस केले आहे त्यामुळे ह्या दोघांमधील फरक म्हणजे VGS इथे कॉन्स्टंट आहे त्यामुळे जर VT मध्ये काही बदल झाला जर समजा VT वाढला तर इथे M1 चे ट्रान्स कंडक्टन्स खाली जाईल येथे जरी हे दोन्ही सारखे आहेत तरी जर थ्रेशोल्ड व्होल्टेज वाढले तर त्याची भरपाई करण्यासाठी हे व्होल्टेज स्वतः वाढेल तर या ट्रान्झिस्टरच्या gm मध्ये कोणताही बदल होणार नाही म्हणूनच आपण प्रथम अशा प्रकारचे बायसिंग पहिल्यांदा निवडतो हे अधिक चांगले आहे हे गेन अधिक स्थिर ठेवते आता आपल्याला लोड कनेक्ट करावे लागेल आणि ते खूप सोपे आहे आपण ट्रान्झिस्टरच्या ड्रेन बरोबर लोड ac कपल्ड केले आहे अधिक स्पष्टपणे सांगायचे म्हणजे लोड ड्रेन आणि सोर्स दरम्यान जोडलेले आहे परंतु नक्कीच हे फक्त पुढील टप्प्याचे प्रतिनिधित्व आहे हे फिजिकल रेजिस्टर असू शकत नाही त्यामुळे आपण एक टर्मिनल ग्राउंड असल्याचे दर्शवितो या कॅपेसिटर C2 च्या माध्यमातून आपण लोड कपल्ड करतो आपण लोड ac कपल्ड केले आहे आणि पूर्वीप्रमाणे आपण C2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो तर आपण कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर मध्ये हे असे केले होते आणि आता आपण हे केले आहे आणि नक्कीच मूळ कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर मध्ये गेट बायस व्होल्टेज डिव्हायडर वापरून मिळवला होता मी येथे त्याचे प्रतिनिधित्व दर्शविले आहे आता आपण या दोघांमधील समानता पाहू शकता फरक इतकाच आहे की ट्रान्झिस्टर पॅरामीटर्स च्या संदर्भात हे व्होल्टेज स्थिर नसते जर थ्रेशोल्ड व्होल्टेज वाढले किंवा करंट फॅक्टर कमी झाला तर बायस व्होल्टेज त्याची भरपाई करण्यासाठी स्वतःच काही प्रमाणात वाढते तर हे सर्किट म्हणजे करंट मिरर बायसिंग चा उपयोग करणारे कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे हा RG पूर्वीप्रमाणेच कार्य करत आहे मूलत येथे या RG ने हे निश्चित केले आहे की येथे आणि तेथे dc व्होल्टेज समान आहेत परंतु हा C1 खूप मोठा असण्याची अपेक्षा आहे म्हणून सिग्नल फ्रिक्वेन्सीसाठी हा पॉईंट शॉर्ट केला जाईल आणि आपल्याला RG फार मोठा निवडावा लागेल जेणेकरून Vs आणि गेट दरम्यान व्होल्टेज विभाजित होणार नाही तर मी आशा करतो की हा भाग आता तुम्हाला समजला आहे आता तुम्ही काय करू शकता की उदाहरणार्थ तुमच्याकडे आणखी एक ट्रान्झिस्टर आहे तुम्हाला ऍम्प्लिफायर चा एक समूह तयार करायचा आहे असे समजू की तुमच्याकडे M2 आहे आणि तुम्हाला समान ऑपरेटिंग पॉईंट हवा होता नक्कीच रेझिस्टर RG च्या माध्यमातून याला बायस करण्यासाठी तुम्ही समान बायस व्होल्टेज वापरु शकता मी याला RG म्हणतो येथे असे गृहीत धरले आहे की RG RG 2 हे सर्व खूप मोठे आहेत त्यामुळे या आणि त्या एम्पलीफायर दरम्यान कोणताही संबंध नसेल आपण त्याचे तपशीलवार विश्लेषण करणार नाही परंतु RG खूप मोठा असल्यास हे वेगळे एम्पलीफायर असल्यासारखे आहे जरी ते समान नोडशी जोडलेले असले तरी आणि तुम्ही M2 शी जे काही सिग्नल जोडू इच्छित असाल ते आपण एका दुसऱ्या कपलिंग कॅपॅसिटरद्वारे जोडतो आणि M2 वापरुन आपण आणखी एक कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर जोडू शकतो तर ते म्हणजे आणखी एक कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर आहे आणि तुम्ही करंट मिरर च्या कॉन्स्टंट करंट डराईव्ड बायसिंग च्या माध्यमातून कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर चा संपूर्ण समूह बायस करू शकता तर हे त्याचे फायदे आहेत मला आशा आहे की हे सर्किट मिळवण्याचे तर्कशास्त्र समजले आहे अन्यथा कृपया त्याचा पुन्हा स्टेप बाय स्टेप अभ्यास करा आणि तुम्हाला हे सर्व समजेल हे सुनिश्चित करा